या व्हिडीओ कॅप्सूलमध्ये आपण सिस्टमवर ओपन सोर्स सॉफ्टवेअर पॅकेजेस इन्स्टॉल करण्यासाठी इन्स्टॉलेशन प्रक्रियेकडे लक्ष देऊ जेणेकरून आपण या कोर्ससाठी प्रभावी सिम्युलेशन करू शकाल gEDA सॉफ्टवेअर टूलसेट स्थापित करण्याची योजना आहे हा इलेक्ट्रॉनिक डिझाईन ऑटोमेशन टूलसेट आहे आणि मग आपण सर्किट सिम्युलेशन साठी ngSpice हे अतिशय लोकप्रिय पॅकेज स्थापित करू आणि त्यानंतर आपण ऑक्टेव्ह स्थापित करू ऑक्टेव्ह हे एक MATLAB सारखे वातावरण आहे जे तुमच्या अनेक डिझाइन कार्यांना स्क्रिप्टिंग आणि स्वयंचलित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे त्यामुळे सॉफ्टवेअर पॅकेजचे हे तीन संच आपल्याला इन्स्टॉल करावे लागतील मी तुम्हाला एक वॉकथ्रू घेऊन आणि नंतर आपण गरजेनुसार सिस्टम कॉन्फिगर करू माझ्याकडे fedora 23 Linux डेस्कटॉप आहे म्हणून मी तुम्हाला या विशिष्ट ऑपरेटिंग सिस्टममधील प्रक्रियेचा एक वॉकथ्रू घेऊन दाखवतो माझ्या विद्यार्थ्यांनी ते उबंटूवर देखील तपासले आहे त्यामुळे इतर लिनक्स वितरणांमध्येही ते ठीक असावे असा माझा अंदाज आहे विंडोजवर मी प्रयत्न केला नाही किंवा माझ्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला नाही त्यामुळे ते विंडोजवर कसे कार्य करेल याबद्दल मला माहिती नाही म्हणून मी सुचवितो की तुमच्यापैकी कोणी EDA ngSpice आणि ऑक्टेव्ह या विंडोवर प्रयत्न करत असल्यास तुम्ही प्रयत्न करू शकता आणि नंतर ते कसे कार्य करते ते आम्हाला कळवा किंवा विंडोज प्लॅटफॉर्म वर जे काही उपलब्ध असेल ते तुम्ही पर्यायी पॅकेज वापरू शकता यासह आपण आता ही सॉफ्टवेअर पॅकेजेस स्थापित करण्याची प्रक्रिया सुरू करू आपण प्रथम Google ड्राइव्हवरून संसाधन डाउनलोड करून स्थापना प्रक्रिया सुरू करू हा फेडोरा डेस्कटॉप आहे आणि फोल्डर उघडू या आणि येथे मी एक dc dc कनवर्टर फोल्डर तयार केले आहे आणि त्या फोल्डरमध्ये मी हे resource01 zip फोल्डर 01 zip folder डाउनलोड केले आहे फाइल हे गुगल ड्राइव्ह मध्ये आहे आणि त्यासाठीची लिंक कोर्सच्या वेबसाइटवर दिली आहे यात दोन फोल्डर आणि एक फाईल readme txt फाइल आहे एक बिन फोल्डर आणि एक सिम्बॉल फोल्डर आहे अर्थात फंक्शन्स काय आहेत आणि आपण ते कसे वापरणार हे मी तुम्हाला नंतर समजावून सांगेन आता काढा ते अनझिप करा आणि त्यात तुम्हाला हे फोल्डर दिसेल रीडमी डॉट मजकूर तुम्हाला इंस्टॉलेशनच्या या प्रक्रियेच्या वर कसे जायचे याबद्दल स्टेप बाय स्टेप सूचना देतो म्हणून ती readme txt फाईल उघडा आणि ती एका बाजूला ठेवा आणि आम्हाला फक्त पायऱ्यांचे अनुसरण करायचे आहे कमांड्स येथे दिल्या आहेत आणि जर ती फेडोरा सिस्टम असेल तर तुम्हाला ती कॉपी आणि पेस्ट करावी लागेल किंवा कमांड लाइन कमांड्स रेफर टाईम 0435 सिस्टीम असल्यास त्यामध्ये टाइप करा पुन्हा डेस्कटॉपवर जा आणि टर्मिनल उघडा मला आकार समायोजित करू द्या जेणेकरून मी ते पाहू शकेन आता हे कॉपी करून इथे पेस्ट करू तो पासवर्ड विचारेल आणि नंतर तो कार्यान्वित करेल तर माझ्या बाबतीत मी हे सर्व पॅकेज आधीच स्थापित केले आहेत ते रेपॉजिटरी मधील पॅकेजेस शोधेल आणि शोधेल आणि ते स्थापित करेल तर तुमच्याकडे gschem चेक gschem डॉक्स नेटलिस्ट चिन्हे युटिल्स gschem gEDA g योजनाबद्ध आपण या विशिष्ट कोर्समध्ये हेच वापरणार आहोत तर अवलंबित्व निराकरण केले आहे काहीही करायचे नाही सर्वकाही स्थापित केले गेले आहे तुमच्या बाबतीत तुम्ही अजून gEDA इन्स्टॉल केले नसेल तर तुम्हाला दिसेल की ते पॅकेजेसची यादी देईल आणि तुम्हाला इन्स्टॉल करायचे की नाही ते विचारेल तुम्ही होय म्हणाल आणि ते स्थापित होईल पुढे आपल्याला gEDA कॉन्फिगर करावे लागेल तुम्ही खरं तर g स्कीमॅटिक्स उघडू शकता आणि काय होते ते पाहू शकता संदर्भ वेळ 0603 तर मी g schem enter टाईप करतो आणि तुम्हाला असे काहीतरी उघडताना दिसेल एक स्टेटस डायलॉग आहे जो उघडतो जो तुम्हाला फक्त एका पाथचे संकेत देतो जेथून ही g योजनाबद्ध r c फाइल आहे जिथे ती वापरकर्ता शेअर gEDA मध्ये स्थित आहे तथापि या फाइल्स सुधारण्यासाठी रूट परवानगी आवश्यक आहे तथापि जर तुम्हाला सानुकूलित करायचे असेल तर तुम्हाला तुमच्या user gEDA फोल्डरमध्ये या फाइल्सची एक प्रत असणे आवश्यक आहे ज्याबद्दल मी तुम्हाला लवकरच सांगेन हे बंद करा gEDA वापरकर्ता इंटरफेस कसा दिसेल याची गडद पार्श्वभूमी आहे काही लोकांना ही पार्श्वभूमी चांगली वाटेल परंतु मी हलकी पार्श्वभूमी असणे पसंत करेन आणि मला डिफॉल्ट g स्कीम लाईट bg ने उघडण्याची इच्छा आहे आता येथे घटक आहेत आणि येथे तुमच्याकडे लायब्ररी आहेत जिथे कंपोनेंट्स ची यादी येथे येत आहे आणि नंतर तुम्ही हे कंपोनेंट्स शीटवर ठेवण्यासाठी निवडू शकता तूर्तास हे बंद करा आम्हाला माहित आहे की gEDA कार्यरत आणि चालू आहे आणि ते उघडत आहे या टप्प्यावर मी ते कॉन्फिगर करू इच्छितो ते हलक्या पार्श्वभूमीत कसे कॉन्फिगर करायचे ते मी तुम्हाला दाखवतो तुम्हाला कदाचित ते बदलायचे असेल किंवा तुम्हाला ते बदलायचे नसेल कदाचित तुम्हाला गडद पार्श्वभूमी टिकवून ठेवायची असेल हे तुमच्यावर अवलंबून आहे पण ते कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवू तर तुम्ही येथे readme txt फाइल g netlist मध्ये पहा फक्त या कमांडच्या सिंटॅक्स कॉपी मधून जा आणि नंतर पेस्ट करा तर स्पष्ट आहे की ही फक्त एक gEDA कमांड आहे ते काय करेल ते युजर्स रूट रेफर टाईम 0837 डिरेक्टरीमध्ये gEDA फोल्डर तयार करेल आणि त्या डिरेक्टरीमध्ये आपल्याला rc फाइल्स ठेवायला आवडतील त्यामुळे जर मी घरात जाऊन कंट्रोल H किंवा पर्यायी hide केले तर ते डॉट प्रीफिक्स dot prefix सह लपवलेल्या फाइल्स दाखवेल तर तुम्हाला हे gEDA तयार झाले आहे आणि त्यात तुमच्याकडे लॉग आणि एक भूमिती फाइल आहे इथे आपल्याला g schem rc आणि gaf rc फाईल्स टाकायच्या आहेत आम्ही नंतर त्यावर परत येऊ आणि पुढे काय करायचे ते पाहू पुढे आपल्याला gaf निर्देशिका बनवायची आहे आणि इथेच gEDA चे चिन्ह ठेवायचे आहेत आपण जे सानुकूल चिन्हे बनवतो ते चिन्ह यामध्ये ठेवले पाहिजे तर आपण त्याला स्थान देऊ तर फक्त हे कॉपी करा आणि टर्मिनलवर पेस्ट करा आणि एंटर दाबा तर आता काय केले असते ही gaf निर्देशिका gaf तयार करा ते सध्या रिकामे आहे पण आपण ते चिन्हांनी भरायचे आहे सानुकूल चिन्हे पुढे आपण gaf मध्ये सिम्बॉल नावाची दुसरी सब डिरेक्टरी तयार करतो किंवा तिथे आपण आपली चिन्हे ठेवू कॉपी पेस्ट एंटर हे जर 2 पेक्षा errors log वर पुनर्निर्देशित केले तर फक्त एक संकेत आहे जर काही त्रुटी असतील तर तुम्ही जा आणि या लॉग फाइलकडे पाहू शकता काय झाले आहे ते पहा तेथे कोणत्याही त्रुटी नाहीत काहीही प्रविष्ट केले जाणार नाही तर आता ही विशिष्ट ओळ gaf मध्ये चालवल्यानंतर तुमच्याकडे हे असेल आणि त्या आत आपण चिन्हे ठेवू तर आपण काय करू आपण या dc dc कनवर्टर फोल्डरमध्ये जाऊ आणि त्यामध्ये आपल्याकडे रिसोर्स फोल्डर आहे आणि त्यामध्ये आपल्याकडे प्रतीक फोल्डर आहे प्रतीक फोल्डरमध्ये तीन उप फोल्डर आहेत एकाला ए ब्लॉक ए बाँड आणि ए कॉम्प्स म्हणतात ब्लॉकमध्ये अॅड क्लॉक गेन इंटिग्रेशन गुणाकार PID PWM ब्रिज PWM सिंगल फेज सॅम्पल आणि होल्ड SR लॅच समेशन्स इत्यादीशी संबंधित अनेक चिन्हे असतात तर हे कस्टम ब्लॉक्स आहेत जे अधिक तर्कशास्त्र देणारे आहेत जे जास्त पॉवर फ्लो नाहीत आणि ते असणे मनोरंजक आहे यावर मी नंतर येईन आम्ही कदाचित हे वापरत नाही परंतु तरीही मला ते तुमच्याबरोबर शेअर करायचे आहे A comps हे d फोल्डरचे जेनेरिक कंपोनेंट्स कॅपेसिटर डिफॉल्ट डायोड पॉवर डायोड एक स्त्रोत एक फ्लो सोर्स करंट सोर्स एक गायरेटरआणि इंडक्टन्स पॉवर स्विच एक रेसिस्टर SCR सिग्नल स्विच एक ट्रान्सफॉर्मर हे कंपोनेंट्स ब्लॉक आहेत एक ट्रान्सफॉर्मर दुसरा फ्लाय बॅक ट्रान्सफॉर्मर फॉरवर्ड कन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर एक पुश पुल ट्रान्सफॉर्मर आणि एक सामान्य ट्रान्सफॉर्मर तर ही चिन्हे उपयुक्त ठरतील जी विशेषतः बाँड ग्राफ सिम्युलेशन साठी वापरली जाणारी चिन्हे आहेत तर जे लोक बाँड ग्राफशी परिचित आहेत आणि त्यांनी बाँड ग्राफ मॉडेलिंग आणि सिम्युलेशन केले आहे ते ते वापरू शकतात परंतु आत्ता आपण ते वापरणार नाही परंतु तथापि मी ही गोष्ट शेअर करेन फोल्डर देखील तुमच्यासोबत तुम्ही हे सर्व कॉपी करा कॉपी करा आणि गॅफमध्ये जा चिन्हांमध्ये जा आणि त्यांना पेस्ट करा आणि आता आपण व्यवसायात आहोत आमच्याकडे योग्य निर्देशिकेत सर्व चिन्हे आहेत आता आपण योग्य मार्ग नियुक्त करावा लागेल तर आता आपण ते केले आहे आपण मार्ग नियुक्त करू आणि संबंधित फाइल्स तयार करू आता येथे दोन कमांड आहेत एक कमांड आहे घटक लायब्ररी शोध जिथे तो या मार्गाद्वारे शोधेल ब्रेसेस होममध्ये डॉलर हे एक पर्यावरण व्हेरिएबल आहे जे रूट वापरकर्त्यांना नंतर gaf आणि चिन्हांमध्ये नेईल आता हा सर्व घटक लायब्ररी शोधाचा मार्ग असावा आणि तुम्ही ते उघडल्यावर ते तुमच्या g स्कीमॅटिकमध्ये प्रतिबिंबित झाले पाहिजे आणि हे gEDA मध्ये असलेल्या फाइलमध्ये आणि gaf rc नसल्यास gaf rc फाइलमध्ये ढकलले जाईल ते तयार होईल तर ही तुमची स्वतःची सानुकूल gaf rc फाईल आहे ती तेथे शोधेल आणि नंतर हे पहा आणि नंतर पाथ एनवायरमेंट पथ सेट करा तर आपल्याकडे ही प्रत असेल आणि ती इथे पेस्ट करून चालवा तर एकदा आपण ते चालवल्यानंतर आपण लपविलेल्या gEDA फाईलमध्ये गेल्यास मी ते लपवले आहे तर त्यामध्ये तुम्हाला एक gaf rc फाइल तयार झालेली दिसेल तर gaf rc फाईलमध्ये आपण जे काही टाइप केले आहे ते पहा सामान्य लायब्ररी शोध जे येथे आले असते म्हणून जेव्हा gEDA उघडेल तेव्हा ते या फाईलमध्ये हे पथ घोषणा पाहतील आणि नंतर पथ योग्यरित्या लक्षात ठेवेल पुढे आपण पार्श्वभूमी हलकी बनवू इच्छितो तर हा लोड बिल्ड par gda gschem rc त्या gschem rc मध्ये आपण हे टाकू g sym रंग नकाशा प्रकाश bg म्हणून गडद bg ऐवजी आपल्याला एक हलका b g हवा आहे आणि नंतर तो geda gschem rc फाईलमध्ये टाका तर आपण ते कॉपी करून इथे पेस्ट करू तर तिथे प्रवेश मिळाला असता तर तुम्ही येथे पहा gschem r c तयार केले आहे आणि त्यामध्ये हे कॉपी केले गेले आहे त्यामुळे ते तेथे पाहतील आणि आपोआप योग्य पार्श्वभूमी रंगात टाकतील आता आपण कंट्रोलH करू आणि सर्व डॉक प्रिफिक्स फाइल्स लपवेल जेणेकरून फोल्डर्समध्ये गोंधळ होणार नाही आता पुन्हा आता आपण gschem चालवू शकता आता तुम्हाला पार्श्वभूमी हलकी दिसत आहे आपण पहाल की ते स्थानिक वापरकर्त्यांकडून rc घेते gda डिरेक्टरी gschem r c स्थानिक कडून देखील तर जे योग्यरित्या कार्य करते ते आपण पूर्ण स्क्रीनवर उघडू शकता झूम इन झूम आउट करण्यासाठी आपण माऊसचे व्हील बटण वापरू शकता आणि नंतर घटकांमध्ये जाऊ शकता आता तुम्हाला दिसेल की सानुकूल लायब्ररी A ब्लॉक ए बाँड घटक येथे प्रतिबिंबित होत आहेत म्हणून जर मी ते उघडले तर ते सर्व येथे चिन्हे येत आहेत आणि ते खूप छान आहे आणि नंतर घटक आता हे बंद करा आणि पुन्हा टर्मिनलवर परत या txt फाईलवर परत जाऊन सिम्युलेशन चा पुढचा भाग म्हणजे ngSpice स्थापित करणे तर ngSpice स्थापित करणे अगदी सरळ पुढे आहे तुम्ही फक्त हे कॉपी करा dnf ngSpice इन्स्टॉल करा आणि मला ही टर्मिनल स्क्रीन क्लिअर करू द्या controlL आणि ते साफ झाले पेस्ट करा तर sudo संदर्भ वेळ 1812 आता ngSpice स्थापित करा पासवर्ड एंटर करा आणि अर्थातच माझ्या बाबतीत तो येथे आधीच स्थापित केलेला आहे आणि जर तुमचे स्थापित नसेल तर ते या विशिष्ट पॅकेजवर जतन केले जाईल की स्थापित करायचे आहे की नाही ते स्थापित करावे लागेल किंवा होय क्लिक करू नका आणि नंतर तुम्ही पूर्ण कराल आणि त्यानंतर तुम्हाला tcl spice देखील स्थापित करणे आवश्यक आहे जरी प्रत्यक्षात तुम्ही tcl spice करू शकत नाही tcl spice मध्ये काही लायब्ररी आहेत जी ngSpice साठी उपयुक्त आहेत आणि कृपया tcl spice देखील स्थापित करा आणि पुन्हा येथे ते येथे आधीच स्थापित केले आहे आणि नंतर तुम्हाला असा संदेश मिळेल तर आता ngSpice देखील ठिकाणी आहे आणि जर तुम्हाला टेस्ट करायची असेल तर तुम्ही फक्त ngSpice help टाइप करा त्यामुळे ते तुम्हाला पर्यायांचे मेनू देईल आणि ते कसे वापरायचे ते सांगेल आणि मी रिकमेंड करतो की ngSpice मॅन्युअल डाउनलोड करा आणि जर तुम्हाला स्पाइस कसे करावे हे माहित नसेल तर ते वाचा हे विंडोजच्या pSpice सारखेच आहे हे खरोखर बर्कले संदर्भ वेळ 1940 स्पाइस च्या बाहेरचे जग आहे आणि बरेच लोक सर्वत्र वापरतात पाहा मी फक्त टाईप करतो संदर्भ वेळ 1951 ngSpice आणि ते ngSpice मध्ये जाईल आणि चालेल ही ngSpice आवृत्ती 26 plus आहे आणि बर्कले CAD संदर्भ वेळ 2004 गटाने विकसित केली आहे त्यानंतर तुमच्याकडे ngSpice एन्व्हायरमेंट प्रॉम्प्ट आहे तर ngSpice काम करत आहे हे जाणून मी यातून बाहेर पडेन आणि आता आमच्याकडे आणखी एक पॅकेज स्थापित करायचे आहे आणि ते म्हणजे ऑक्टेव्ह ऑक्टेव्ह हे एक अतिशय शक्तिशाली साधन आहे जे तुमच्याकडे असले पाहिजे की ते MATLAB च्या समतुल्य ओपन सोर्स आहे काहीवेळा मला ते MATLAB पेक्षा जास्त सामर्थ्यवान वाटते जे तुमच्या सिस्टीमवर एक चांगले पॅकेज आहे इथे पेस्ट करा मी dnf install वापरले आहे मी या प्रक्रियेदरम्यान सर्वत्र dnf वापरले आहे कारण या fedora 23 Fedora 22 नंतर आपल्याला पॅकेज इंस्टॉलरसाठी dnf वापरावे लागेल किंवा fedora 22 पूर्वी ते yum असायचे तर 22 पेक्षा पूर्वीची fedora आवृत्ती असलेले लोक कृपया yum वापरा आणि उबंटू च्या बाबतीत लोक apt get package installer वापरू शकतात म्हणून हे एंटर दाबा आणि बाकीचे पॅकेज इंस्टॉलर हे काम करेल आणि येथे पुन्हा तुम्हाला दिसेल की सर्व काही आधीच स्थापित केले आहे आणि अवलंबित्व सोडवले आहे दुसरे काही करायचे नाही आता सप्तक नीट चालत आहे की नाही हे तपासण्यासाठी फक्त ऑक्टेव्ह टाईप करा आता तुम्हाला एक gui खूप छान gui पॉप अप होताना दिसेल तो MATLAB gui सारखा दिसतो इथेच कामाच्या जागेची विंडो आहे आणि हे विंडो सर्व कामा इथेच करेल तर ऑक्टेव्ह हे काम करत आहे संदर्भ वेळ 2157 आवृत्ती चार प्लस ऑक्टेव्ह च्या अनेक आधीच्या आवृत्त्यांमध्ये कदाचित gui इंटिग्रेटेड नसेल परंतु ते ngSpice वातावरणाप्रमाणे टर्मिनलवर कार्य करेल म्हणून जर तुम्हाला अशा वातावरणात काम करायचे असेल ज्यात मी देखील तुम्हाला ऑक्टेव्ह टाइप करा नो gui तर नंतर तुम्हाला ते टर्मिनलमध्ये मिळेल हे खूप जलद आहे आणि तुम्ही या टर्मिनल वातावरणासह तितकेच चांगले प्रोग्रामिंग देखील करू शकाल तर मी ते सोडतो आणि यासह आम्ही तीन पॅकेजेस स्थापित केले आहेत एक म्हणजे EDA इलेक्ट्रॉनिक डिझाइन ऑटोमेशन पुढे spice आहे ngSpice आणि tcl spice स्थापित केले आहेत आणि नंतर octave आणि आम्ही ते fedora प्रणालीवर स्थापित केले आहे मला आशा आहे की तुम्हाला इतर वितरणांमध्ये समस्या येणार नाही कृपया त्याचे अनुसरण करा आणि नंतर नेटवर देखील मदत पहा जर तुम्हाला समस्या येत असतील आणि नक्कीच चर्चा करण्यासाठी एक मंच असेल एक शेवटचे काम आहे जे आपल्याला करावे लागेल ते म्हणजे चौथी पायरी आणि ते असे काहीतरी आहे जे आपल्याला करण्याची गरज नाही परंतु काहीतरी जे सामायिक करायचे आहे आणि जे कदाचित मदत करेल तर हे सक्तीचे नाही त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुमच्याकडे तुमच्या युजर होम मध्ये बिन फोल्डर नसेल तर ते तयार करा एक बिन फोल्डर तयार करा तर तुम्हाला एक बिन फोल्डर तयार झाल्याचे दिसले त्यानंतर dc dc मध्ये जा तेथे हे बिन फोल्डर आहे तेथे सहा फाइल्स आहेत ng plot ngsim qplot qsim spice read file आणि this updatenet तर तुम्ही फक्त त्या सर्व कॉपी करा आणि तिथे परत बिनमध्ये जा आणि पेस्ट करा दंड ngsim आणि qsim कार्यान्वित करण्यायोग्य केले जावे त्या दोन्ही अष्टक लिपी आहेत ऑक्टेव्ह स्क्रिप्ट म्हणजे ते ने सुरू होते युजर बिन ऑक्टेव्ह ते थेट टर्मिनलवरून ऑक्टेव्ह चालवते तर या उपयुक्त स्क्रिप्ट आहेत जेव्हा त्यांना आवश्यक असेल तेव्हा मी याबद्दल अधिक सांगेन परंतु आपण ते तयार ठेवणे चांगले आहे म्हणून या दोन कार्यान्वित करण्यायोग्य करण्यासाठी आपण रीड मी फाइल मध्ये आपण या दोन टिप्पण्या टाकल्या आहेत मोड u x qsim बदला त्यामुळे ते एक्झिक्युटेबल executable केले जातील तर तुम्हाला काय करायचे आहे ते टर्मिनल cd बिन मध्ये जा तर तुम्हाला दिसेल की त्यात सहा फाईल्स आहेत ch mod u x ngsim तर ते कार्यान्वित करण्यायोग्य केले जाईल ch mod q x qsim ते देखील एक्झिक्युटेबल executable केले जाईल तर तेच आहे तुमचा सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन भाग संपला आहे पुढे आपण सिम्युलेशन स्कीमॅटिक्स तयार करणे सुरू करू शकतो आणि सर्किट्सचे अनुकरण करू शकतो हा भाग हा इंस्टॉलेशन भाग एक वेळ आहे म्हणून हे काम नीटनेटकेपणे आणि योग्यरित्या करण्यासाठी आत्ताच प्रयत्न करणे आणि नंतर त्याबद्दल विसरून जाणे योग्य आहे पुढे फक्त आपण सर्किट्स आणि सिम्युलेशनवर गोष्टी करू शकता